प्राध्यापक - प्राध्यापक संभाषण सुरू होते डॉक्टर राधाकृष्ण कॅथोडिक प्रोटेक्शन ऑफ कॉंक्रिट स्ट्रक्चर्स या कोर्समध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याकडे वेक्टर करोजन टेक्नॉलॉजीजचे डॉक्टर जॉर्ज सर्गी आहेत कॉंक्रिट स्ट्रक्चर्सचे कॅथोडिक संरक्षण विशेषत काँक्रीट स्ट्रक्चर्ससाठी गंज नियंत्रित करण्यासाठी विविध प्रणाली विकसित करण्यात ते एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व मानले जाते त्यात ते निपुण आहे आणि त्याच्याजवळ या क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे प्रयोगशाळा आणि फील्ड अनुभव त्यांनी UK मधील संशोधन आस्थापना तयार करण्यासाठी गंज प्रयोगशाळेचे नेतृत्व केले आहे आणि गंज नियंत्रित करण्यासाठी त्यामधील अनेक प्रकल्प यांचेही नेतृत्व केले आहे हीच त्याची आवड आहे मला वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे की मी त्याच्याशी आधी बोललो होतो त्यांना पुढे येणाऱ्या संधी पाहून इंडस्ट्री सोडायची इच्छा नव्हती त्यामुळे ते हा उद्योग सोडू शकले नाही त्यामुळे या क्षेत्रात एवढा वेळ काम केल्याबद्दल आणि नंतर आपल्यासमोर असलेल्या विविध समस्यांना तोंड देण्यासाठी नवीन प्रणाली विकसित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तर या कोर्समध्ये आपले स्वागत आहे आणि आपल्याला विविध प्रणालींवरील संशोधकाकडून गेल्या काही दशकांमध्ये कॉंक्रिट स्ट्रक्चर्ससाठी कॅथोडिक संरक्षण उद्योग कसा विकसित झाला हे ऐकायचे आहे या कोर्समध्ये तुमचे स्वागत आहे आणि तुमच्या व्याख्यानाची वाट पाहत आहोत डॉक्टर जॉर्ज धन्यवाद डॉक्टर राधाकृष्ण धन्यवाद प्राध्यापक - प्राध्यापक संभाषण संपले सर्वांचे स्वागत आहे आज मी सर्वसाधारणपणे कॅथोडिक संरक्षणाबद्दल बोलेन गेल्या काही वर्षांमध्ये ते कसे विकसित केले गेले आहे आणि त्यातून आपण काय शिकलो आणि याचा आपण भविष्यामध्ये कसा उपयोग करू हे पाहू तर आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे म्हणून मी फक्त कॅथोडिक संरक्षणाच्या संक्षिप्त माहितीतून जाईन कॅथोडिक संरक्षणाच्या अगदी सुरुवातीच्या चाचण्या पाहू त्यानंतर मी यूकेच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करेन ज्यामुळे यूकेमधील सरकारी एजन्सी वापरण्यासाठी प्रक्रिया पुरेशा प्रमाणात विकसित केली जाऊ शकते फक्त गंज थांबवणे किंवा कमी करणे या व्यतिरिक्त कॅथोडिक संरक्षणापासून तुम्हाला कोणते फायदे मिळतात त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि ते किती फायदेशीर आहेत आपण त्यांचा कसा वापर करू शकतो मग मी गॅल्व्हॅनिक कॅथोडिक संरक्षणाची ओळख करून देईन नंतर आपण प्राप्त केलेले परिणाम चाचण्या पाहत कालांतराने शिकलेल्या धड्यांकडे जाईन आणि त्यानंतरआपण एक नवीन मार्ग कसा सादर करायचा हे शिकू शकलो कॅथोडिक संरक्षण पार पाडणे ज्याला मी दोन स्टेज कॅथोडिक संरक्षण म्हणतो आणि मग मी भविष्याकडे थोडेसे बघेन जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कोणत्या दिशेने जात आहोत मला वाटते की आपण कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे बरं गंज ही खरोखरच एक गंभीर समस्या आहे आणि मी भारतात पाहिली आहे की ती इतर जगात आहे तितकीच इथेही वाईट आहे युरोपमध्ये मी एक सामान्य गंज समस्या म्हणणार नाही परंतु काय होते ते म्हणजे स्टीलचे मजबुतीकरण गंजते गंज उत्पादने खूप विस्तृत असतात आणि ते कॉंक्रिटला तडे देतात ज्यामुळे आणखी आक्रमक आयन संरचनेत येतात आणि हळूहळू आपण कव्हर गमावू शकता स्टील मजबुतीकरण कव्हर कॉंक्रिट फक्त बंद होते आणि तुम्ही त्या दोन स्लाइड्स पाहू शकता ठीक आहे पण ही गंज समस्या प्रत्यक्षात कशी येते जेव्हा आपण कॉंक्रिटमध्ये स्टील ठेवतो तेव्हा ते खूप पातळ ऑक्साईड थर बनवते ज्याला गॅमा Fe2O3 म्हणतात आणि आपण त्याला निष्क्रिय स्तर म्हणतो निष्क्रिय कारण अधिक गंज होऊ शकत नाही संपूर्ण गोष्ट या निष्क्रिय थराने झाकलेली आहे आणि म्हणून स्टीलच्या मजबुतीकरणाचे संरक्षण करते परंतु एखाद्यामध्ये क्लोराइडसारखे आक्रमक आयन असू शकतात आणि ते कॉंक्रिटमध्ये प्रवेश करतात ते या संरक्षणात्मक थरातील थोड्या अंतरावर हल्ला करू शकतात आणि नंतर गंज सुरू होऊ शकतात मुळात गंज प्रक्रियेत आपण इलेक्ट्रॉन तयार करणारे लोह गमावत आहोत त्यामुळे इलेक्ट्रॉन स्टीलच्या मजबुतीकरणाच्या या मार्गाने एका नवीन बाजूकडे जातात ज्याला आपण कॅथोड म्हणतो त्यामुळे जिथे तो गंजलेला असतो त्याला प्रत्यक्षात एनोड म्हणतात आणि दुसरी बाजू कारण ती बॅटरीसारखी असते आपल्याला 2 ध्रुव असणे आवश्यक आहे तुमच्याकडे एनोड आहे आणि म्हणून तुमच्याकडे कॅथोड आहे कॅथोड आणखी वर आहे तर हे कॅथोड असेल आणि कॅथोडवर वेगळी अभिक्रिया असते कॅथोडिक अभिक्रिया जी पर्यावरणातील पाण्यात ऑक्सिजन वापरते द्रावणातून आणि त्यातून हायड्रॉक्सिल आयन तयार होतात आता ही अभिक्रिया लक्षात ठेवा कारण ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे हायड्रॉक्सिल आयन कॉंक्रिटमध्ये असलेल्या सारखेच असतात जे कॉंक्रिट क्षारीय बनवते आणि क्षारता स्टीलच्या मजबुतीकरणाचे संरक्षण करते म्हणून हायड्रॉक्सिल आयन तयार करणे ही चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला एनोडिक बाजूला आपल्याला प्रत्यक्षात आम्लीकरण होते तर ही दुहेरी प्रक्रिया चालू आहे एक अल्कली तयार करत आहे तर दुसरी आम्ल तयार करत आहे ठीक आहे आणि शेवटी लोह आयन कॅथोडकडे सरकतात हायड्रॉक्सिल आयन कॅथोडकडे येतात आणि ते मध्यभागी मिसळतात आणि गंज उत्पादन तयार करतात गंज उत्पादने प्रत्यक्षात कुठे बसतात ते फक्त लक्षात घ्या ते एनोडच्या बाजूला नाहीत ते दोघांच्या मध्ये आहेत म्हणून ते एनोडला सतत खराब होऊ देतात तेथे थांबवण्यासारखे काही नाही त्यामुळे तुम्ही एनोडच्या अगदी वरच्या बाजूला गंज उत्पादने तयार करत नाही आणि म्हणून एनोड सतत गंजत राहतो तर या दोन अभिक्रिया लक्षात ठेवा एनोडिक प्रतिक्रिया जी 2Fe आहे ती गंज उत्पादन आहे अधिक 4 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन कॅथोडिक अभिक्रियासाठी ऑक्सिजन आणि पाणी घेतात आणि त्यातून 4 हायड्रॉक्सिल आयन तयार होतात ठीक आहे आता ही प्रक्रिया कशी थांबवायची आपणएनोडिकअभिक्रिया जी गंज अभिक्रिया आहे ती उलट करण्याचा प्रयत्न करतो आणि हे करण्याचा एक मार्ग म्हणजे कॅथोडिक संरक्षण नावाची प्रक्रिया आणि त्याच्या मूळ स्वरूपात कॅथोडिक संरक्षण हे मूलत स्टीलच्या मजबुतीकरणाला वीज पुरवठ्याच्या ऋण ध्रुवाशी जोडत आहे जे स्टीलच्या मजबुतीकरणाला इलेक्ट्रॉन वितरीत करते जे त्याला कॅथोड बनण्यास भाग पाडते तर ऑक्सिजन आणि पाणी इलेक्ट्रॉन्स घेतात आणि ते हायड्रॉक्सिल आयन तयार करतात जसे मी आधी सांगत होतो धन बाजू आपल्याला काहीतरी वेगळे जोडावे लागेल अन्यथा विद्युत प्रवाह होणार नाही तर आपल्याकडे दुसरा इलेक्ट्रोड आहे जो स्टील असू शकतो पण ती चांगली कल्पना नाही ती कोणतीही सामग्री असू शकते जी योग्य आहे ती प्रवाहकीय आहे साधारणपणे आपण ते कॉंक्रिटच्या पृष्ठभागावर किंवा कुठेतरी अशा ठिकाणी ठेवू शकतो जेथे त्याचे कोणतेही नुकसान होत नाही त्यानंतर विद्युत पुरवठा आणि तारांदरम्यान वाहणारा इलेक्ट्रॉनिक प्रवाह असावा दोन इलेक्ट्रोड्समध्ये वाहण्यासाठी तुम्हाला आयनिक करंट आवश्यक आहे आणि ते आयनिक प्रवाह आयनद्वारे वाहून नेले जाते तर क्लोराईड आयन सल्फेट आयन कॅल्शियम आयन सोडियम पोटॅशियम आयन हे इलेक्ट्रोलाइटच्या आत सध्याचे वाहक आहेत कारण कॉंक्रिट खरं तर सच्छिद्र आहे त्याच्या आत एक छिद्र इलेक्ट्रोलाइट आहे आणि हे छिद्र इलेक्ट्रोलाइट इतके आयनांनी भरलेले आहे तर एक फायदेशीर प्रक्रिया आपण पाहू शकता की क्लोराईड जे स्टीलच्या मजबुतीकरणापासून दूर जाते ते ऋणआहे आणि त्याला ऋण बाजू आवडत नाही म्हणून ती धन बाजूकडे सरकते म्हणून आपण क्लोराईड आयन स्टीलपासून दूर एनोडकडे हलवत आहोत आपण सल्फेट्ससह असेच करू शकतो परंतु ते इतके महत्त्वाचे नाहीत दुस या दिशेने आपल्याकडे कॅल्शियम आयन सोडियम आयन पोटॅशियम आयन आहेत कारण ते धन आयन आहेत ते धन पासून ऋण दिशेने जातात म्हणून हा विद्युतप्रवाह लागू करताना स्टीलच्या मजबुतीकरणाभोवती रसायनशास्त्र बदलत आहोत आणि म्हणूनच आपण प्रामुख्याने अल्कली हायड्रॉक्साईड्स कॅल्शियम सोडियम पोटॅशियम तयार करतो सोडियम पोटॅशियम फक्त pH वाढवते कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेव्हा pH जास्त असते तेव्हा ते अद्रावणीय असते त्यामुळे ते घन म्हणून बाहेर पडण्यास सुरवात होते आणि ते फायदेशीर देखील असू शकते कारण ते स्टीलच्या मजबुतीकरणाच्या सभोवतालच्या छिद्रांना अवरोधित करण्यास सुरवात करते ते अंतर शोधते आणि ते एक घन थर तयार करण्यास सुरवात करते जे स्टीलच्या मजबुतीकरणाचे भौतिकरित्या संरक्षण करू शकते तर आपण आतापर्यंत शिकलेल्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला माहित आहे की स्टीलमध्ये हायड्रॉक्सिल आयन तयार करतो आणि ते अल्कली आयनांना आकर्षित करते आणि आपल्याला स्टीलभोवती अल्कली हायड्रॉक्साईड्स मिळतात जे फायदेशीर आहेत की ते स्टीलवर निष्क्रिय थर तयार करतात आणि तुम्ही क्लोराईड आयनांना स्टीलपासून दूर हलवत आहात जे वाईट लोक आहेत तेच लोक आहेत जे प्रथम स्थानावर गंज आणत आहेत त्यामुळे तुम्ही स्टीलची क्षमता अशा ठिकाणी धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात जेथे ते खराब होत नाही या वस्तुस्थितीशिवाय तुम्हाला या अतिरिक्त फायदेशीर प्रक्रिया देखील घडत आहेत ठीक आहे इलेक्ट्रोकेमिकल गंज संरक्षण प्रणालीचा फक्त एक संक्षिप्त इतिहास दुसऱ्या शब्दांत कॅथोडिक संरक्षण हे 1800 च्या दशकात मागे जाते जेव्हा सर हम्फ्रे डेव्ही नावाच्या एका ब्रिटीश शोधकाने अहवाल दिला की त्याने गॅल्व्हॅनिक एनोड्सचा वापर केला वास्तविकपणे जस्त जे जहाजांच्या तळाला स्पर्श करते त्यामुळे जहाजाची छिद्रे जी समुद्राच्या पाण्यात गंजत होती त्याने जे काही केले त्याने गॅल्व्हॅनिक एनोड्स झिंक एनोड्स जोडले आणि त्याने जे पाहिले ते झिंक गंजत होते पण स्टील गंजत नव्हते तर ते संरचनेचे संरक्षण करत होते पण नंतर तो प्रकार विसरला गेला कारण इतर गोष्टी घडल्या आणि एक अतिरिक्त समस्या निर्माण झाली कारण तो असे करत होता तो जहाजातून बाहेर काढलेल्या काही नैसर्गिक गोष्टी मारत होता आणि लोकांना ते आवडत नव्हते त्यामुळे त्या काळात त्याचे महत्त्व हरवले पण विसाव्या शतकाच्या सुरूवातीस पुढे जा 1910 च्या दशकात खरोखरच प्रथमच कॅथोडिक संरक्षण स्टीलच्या संरचनेत लागू केले गेले होते जे जमिनीखाली दफन केले गेले होते ते तुलनेने सोपे होते कारण तुमच्याकडे भरपूर इलेक्ट्रोलाइट आहे भरपूर पाणी आहे आणि त्यामुळे विद्युत प्रवाह वाहू शकतो आफ्रिकेतील पाइपलाइनची कॅथोडिक तपासणी पाहण्यापूर्वी आपण 1940 च्या दशकात जाऊ 1950 च्या दशकात आपण ते स्टीलच्या प्रबलित काँक्रीटवर करू लागलो परंतु पुन्हा भूमिगत 1970 च्या दशकात प्रथमच त्यांनी जमिनीच्या वरच्या संरचनेवर कॅथोड संरक्षण वापरण्याचा प्रयत्न केला कारण ते कोरडे होते इलेक्ट्रोलाइट कमी असल्याने विद्युत प्रवाह पार करणे अधिक कठीण होते पण अमेरिकन लोकांनी काही तंत्रे वापरून पाहिली त्यांना प्रत्यक्षात सपाट संरचनांवर काही यश मिळाले जेथे ते पृष्ठभागावर एनोड ठेवू शकतात परंतु युनायटेड किंगडममध्ये समस्या दिसू लागल्यावर 1980 पर्यंत खरोखरच कॅथोडिक संरक्षणासाठी पुरेशी सामग्री किंवा योग्य सामग्री आहे की नाही हे पाहण्यासाठी योग्य चाचणी घेण्यात आली होती आणि त्यानंतर विचारांची एक पिढी आली आणि अचानक घडत गेले 1990 च्या दशकात इतर सर्व काही घडले जसे की क्लोराईड एक्सट्रॅक्शनचा परिचय होता ही स्पष्टपणे एक प्रक्रिया आहे जी तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही ते योग्यरित्या केले तर ते क्लोराईड काढून टाकते आणि तेथे री अल्कलायझेशन होते आपण हायड्रॉक्सिल आयन कसे तयार करतो हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण स्टीलच्या सभोवतालच्या कॉंक्रिटचे पुन्हा क्षारीकरण करत आहोत नंतर त्यांनी ते दुसर्या स्ट्रक्चर्सवर वापरण्यास सुरुवात केली स्टील फ्रेम स्ट्रक्चर्स जी फक्त स्टील फॉर्मेशन्स आहे ज्यांच्याभोवती मला दर्शनी भाग मिळाले आहेत ज्याचे संरक्षण करणे मुळात अशक्य होते परंतु त्यांना ते करण्याचा मार्ग सापडला आणि तसेच 1990 च्या दशकात गॅल्व्हॅनिक एनोड्सचा विकास झाला होता जे मी करेन आज मी थोडेसे लक्ष केंद्रित करेन परंतु मी त्यांच्याबद्दल थोडेसे बोलेन 1980 आता आपण मिडलँड लिंक्स म्हणतो ही पहिली चाचणी होती जी केली गेली होती खरेतर माझा विश्वास आहे की ते यूकेमध्ये केले गेले होते आणि ते संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत होते प्रत्यक्षात जे घडले ते मोटारवे लिंक होते त्यामुळे संपूर्ण मिडलँड्समध्ये भारदस्त उन्नत रस्त्यांची रचना होती जी देशाच्या मध्यभागी आहे आणि ती प्रथम स्थानावर खराब डिझाइनमुळे ते गंज दर्शवू लागले होते ते फक्त 1960 च्या उत्तरार्धात होते म्हणून 20 वर्षांपेक्षा कमी किंवा 15 वर्षांच्या आत ते खराब होऊ लागले आणि कारण होते विस्तार सांधे आणि विस्तार संयुक्त द्वारे यूके मध्ये थंड असल्याने ते बर्फाचे स्त्रोत रस्त्यावर फेकतात आणि हे आइसिंग स्त्रोत या किरणांवर खाली पडत होते ते क्रॉसबीममधून खाली स्तंभांच्या खाली धावत होते त्यामुळे क्लोराईड्समुळे बरेच गंज होताना दिसले होते ते प्रत्यक्षात काँक्रीटमध्ये पसरत होते म्हणून त्यांनी आजूबाजूला विचारले की ते एनोड म्हणून कोणत्या प्रकारच्या प्रणाली लागू करू शकतात एक प्रवाहकीय पेंट प्रणाली होती जी प्रामुख्याने कार्बन होती जसे आपण पाहू शकता हे तेच आहे जेथे त्यांनी सजावटीच्या कोटिंगसह कोटिंग केले जेणेकरून ते काळे दिसू नये हे बर्यापैकी यशस्वी ठरले आणि आणखी एकाला जाळी आणि आच्छादन प्रणाली म्हणतात त्यामुळे विशेषतः चिकन वायर जाळी सारखे पण ते टायटॅनियमपासून बनलेले आहे आणि त्यांनी ते टायटॅनियम मिश्रित धातूच्या ऑक्साईडसह लेपित केले ज्यामुळे ते मिळेल तितके प्रवाहकीय बनले आणि मग त्यांनी वरच्या बाजूला सिमेंटिशिअस मटेरियलचा थर लावला तर हे प्रत्यक्षात एनोड बाजू विकसित करण्यासाठी होते म्हणजे निष्क्रिय प्रवाह म्हणून या दोन प्रणाली मुख्य होत्या ज्या चाचणीतून बाहेर पडल्या होत्या ज्या प्रत्यक्षात वचन दर्शवित होत्या आणि त्यांनी त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली नंतर त्यांनी अधिक उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली जसे की तुम्हाला माहिती आहे की एकदा कल्पना आली की लोक त्याबद्दल विचार करू लागतात निर्माता वस्तू तयार करण्यास सुरवात करतो आणि ते तयार करू लागतात ज्याला आपण रिबन एनोड म्हणतो जे हे आहे हे मुळात खूप बारीक जाळी आहे परंतु ते लहान आकारात आहे त्यामुळे ते काँक्रीट कापू शकते संपूर्ण पृष्ठभागावर काँक्रीट टाकण्याऐवजी आपण स्लॉटमध्ये अशा नियमित अंतराने ठोस ठेवू शकता आणि ते देखील विकसित करतात ज्याला आपण डिस्क्रिट एनोड म्हणतो त्यामुळे सर्वात सोपा अर्थातच या रिबनचा शॉर्ट कट परंतु ते ट्युब्युलर एनोड्स सादर करण्यास सुरुवात करतात जे तुम्ही कॉंक्रिटच्या वास्तविक छिद्रांमध्ये घालू शकता जर तुम्हाला स्टीलचे मजबुतीकरण कॉंक्रिटमध्ये खूप खोलवर आणायचे असेल आणि ते एक गंभीर क्षेत्र आहे ज्याला संरक्षण आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही एक छिद्र ड्रिल करू शकता आतमध्ये एनोड लावू शकता ज्या स्टीलच्या अगदी जवळ तुम्हाला संरक्षित करायचे आहे आणि हा आणखी एक मार्ग आहे फक्त एक ग्रिड बनवा तुमच्या संरचनेवर ग्रिडवर छिद्रे ड्रिल करा आणि नंतर योग्य अंतरावर एनोड्स घाला आणि ते फक्त तुमच्या संरचनेचे जागतिक संरक्षण देते ठीक आहे त्यामुळे थोडेसे इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्यांची मूळ कल्पना अशी होती की जर भूगर्भात पाईप्सच्या साह्याने आणि कोठेही या गंज प्रक्रियेमुळे गंज होत असेल तर तुम्ही ती गंज प्रक्रिया उलट करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही करोजनला विरोध करणारे शुल्क लागू करता जे एनोडिक अभिक्रिया असते तर तुम्ही पृष्ठभागावर कॅथोडिक अभिक्रिया निर्माण करता एनोडिक अभिक्रिया काढून टाकण्याचा प्रयत्न करा

त्यामुळे मूळ कल्पना ठीक होती जेव्हा तुमच्याकडे लोह असते आणि ते गंजलेले असते तेव्हा असे होते ही एक एनोडिक अभिक्रिया आहे ज्याबद्दल मी आधी बोललो होतो जर तुम्हाला आठवत असेल कॅथोडिक अभिक्रिया म्हणजे ऑक्सिजन आणि पाणी एनोडिक अभिक्रियामधून इलेक्ट्रॉन्स उचलते आणि एकत्रितपणे ते या स्तरावर ध्रुवीकरण करतात ज्याला आपण गंज क्षमता म्हणतो म्हणून जर तुम्ही साइटवर गेलात आणि तुम्ही संदर्भ इलेक्ट्रोड वापरत असाल तर तुम्ही स्टीलच्या मजबुतीकरणाची गंज क्षमता मोजू शकता हे स्टील गंजले आहे की नाही हे सांगते तर ते ऋण200 च्या खाली आहे की नाही याचा अर्थ ते गंजलेले आहे जर ते वर असेल तर उरलेले करोजन आहे जर ते ऋण 400 असेल तर ते निश्चितपणे गंजणारे आहे जर ते उणे 200 च्या वर असेल तर तुम्ही असे गृहीत धरू की ते निष्क्रिय आहे पण तुम्ही ते काँक्रीटच्या पृष्ठभागावरून मोजता परंतु ते तुम्हाला गंज प्रवाह देखील देते जे तुम्ही मोजू शकता काही तंत्रे आहेत जी आपल्याला ते मोजण्याची परवानगी देतात आणि हे गंज प्रवाह आहे तर तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही विशिष्ट संरक्षण लागू करता हा प्रवाह आहे जो तुम्ही एनोडिक अभिक्रियेला विरोध करण्यासाठी लागू करता जेव्हा तुम्ही तुमचा गंज प्रवाह कमी मूल्यावर सोडत असता आणि तुम्ही पोटेन्शियल कमी ढकलता आता आपण आपली क्षमता गंजण्याच्या पोटेन्शियलसह गोंधळात टाकू नये ही एक वेगळी क्षमता आहे ती एक शक्ती क्षमता आहे तर याचा अर्थ असा नाही की ते अधिक गंजत आहे कारण क्षमता कमी आहे याचा अर्थ असा आहे की आपण आता त्याचे संरक्षण करत आहात आपण एक मोठा प्रवाह लागू करू शकता आणि संभाव्य आणखी कमी करू शकता गंज दर आणखी कमी करू शकता पण मूळ कल्पना अशी होती की आपण प्रयत्न करूया आणि गंज पूर्णपणे थांबवूया म्हणून आपण पुरेशा विद्युत् प्रवाहासह एनोडिक अभिक्रियाला पूर्णपणे विरोध केला आणि आता आपल्याला शून्य गंज मिळतो पण ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्षात भरपूर करंट निर्माण करावा लागतो हे दिसून आले बर्याच करंटचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात सर्व प्रथम एनोड्स ते करू शकत नाहीत म्हणून आपल्याला विशेष एनोड्स विकसित करण्याची आवश्यकता आहे दुसरे म्हणजे रचना स्वतःच जर तिला खूप करंट दिसला तर त्यावर थोडा ताण येऊ लागतो आणि त्यामुळे पोरोसिटी वाढू शकते म्हणून कृतज्ञतेने आपल्याला समजले की स्टील प्रत्यक्षात वागत नाही म्हणून आपल्याला प्रतिकारशक्ती कमी करण्याची गरज नाही आणि कॉंक्रिटमधील स्टीलच्या मजबुतीकरणाचा प्रत्यक्षात असा आकार असतो याचा अर्थ ते यापुढे सरळ वर जात नाही परंतु एक पोटेन्शियल पोटेन्शियलतेनुसार गंज प्रवाह अत्यंत खालच्या पातळीवर खाली येतो आणि हे मी आधी बोललेल्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला तेथे हायड्रॉक्सिल आयन आहेत ते पृष्ठभागावर ही ऑक्साईड फिल्म तयार करतात आणि म्हणून गंज होत नाही पण ते फारच लहान आहे तर नंतर त्यांना खरोखर काय समजले की कॅथोडिक संरक्षण मिळविण्यासाठी तुम्हाला येथे खाली जाण्याची गरज नाही जिथे रोग प्रतिकारशक्ती आहे परंतु तुम्ही ती येथे कुठेतरी वर ठेवू शकता आता जेव्हा तुम्हाला गंज येतो तेव्हा याचा अर्थ तुम्ही स्टीलच्या मजबुतीकरणाची संभाव्य क्षमता ओलांडली आहे एकदा तुम्ही ते ओलांडले की तुम्हाला ते री पॅसिव्हिटी पोटेंशिअलच्या मागे आणावे लागेल जे पिटिंग क्षमतेपेक्षा कमी आहे आणि या भागात जे पॅसिव्हिटी आहे त्यामुळे इथून वर आणून इथपर्यंत खाली आणण्याइतकं कमी काम आहे म्हणून त्याला कमी प्रवाह आवश्यक आहे म्हणून प्रतिकारशक्ती कमी करू नका आपण ते फक्त निष्क्रिय भागात ठेवूया आता आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला स्पष्टपणे जाणवली आहे की जसे जसे तुम्ही क्लोराईडचे प्रमाण वाढवत आहात तसतसे ही पिटिंग क्षमता कमी होत जाते तर याचा अर्थ असा की तुम्हाला एक छोटी विंडो मिळाली आहे जिथे तुम्ही निष्क्रियता प्राप्त करण्यासाठी करंट लागू करू शकता आणि ते कमी होत जाते त्यामुळे तुम्हाला ते खाली आणण्यासाठी अधिक क्लोराईड्स अधिक गंज अधिक करंट लागू करावा लागेल परंतु जर गंज जास्त नसेल तर तुम्हाला जास्त करंटची गरज नाही त्यामुळे तुम्ही लागू केलेला विद्युतप्रवाह तुमच्याकडे असलेल्या गंज पातळीशी संबंधित आहे आता लोक एकत्र आले आहेत त्यांनी एक मानक आणले आहे जे ISO मानक आहे ISO12696 जे संपूर्ण युरोपमध्ये वापरले जाते आणि ते लोकांना हे मानक वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना विश्वास आहे की ते तुम्हाला कसे समजते की तुमची प्रणाली कार्य करत आहे आता पहिली गोष्ट अशी होती की तुम्हाला प्रतिकारशक्ती गाठण्याची गरज आहे ठीक आहे तुम्हाला प्रतिकारशक्ती गाठण्याची गरज नाही पण जर तुम्ही असे केले तर जर तुम्ही विद्युतप्रवाह लागू केला आणि तुम्हाला दिसले की तुमची क्षमता रोगप्रतिकारक शक्तीकडे जाते जी या प्रकरणात 720 मिली ओहम आहे तर सर्वकाही तुम्हाला माहिती आहे की ते कार्य करत आहे आपल्याकडे ऑक्सिजनची कमी उपलब्धता असल्यास असे होऊ शकते आणि म्हणून आपण अधिक करन्ट पोटेन्शियल थेंब खूप कमी लागू करा तर ते सांगते की ते 720 असल्यास तुमची सिस्टम काम करत आहे त्याबद्दल काळजी करू नका परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये तसे होत नाही भरपूर ऑक्सिजन उपलब्ध आहे आणि म्हणून ते सुचवतात की तुम्ही विद्युत प्रवाह बंद करा आणि ताबडतोब स्टीलची क्षमता मोजा त्यानंतर तुम्ही 24 तास प्रतीक्षा करा परत जा आणि ते पुन्हा मोजा आणि दोघांमधील फरक त्यांनी विध्रुवीकरण क्षमता असे म्हटले आणि ते विध्रुवीकरण क्षमता 100 मिली व्होल्ट किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे आणि मग तुम्ही ध्रुवीकरणाद्वारे 100 मिली व्होल्ट प्राप्त न केल्यास ते तुम्हाला आणखी एक मार्ग देतात मग तुम्ही आणखी प्रतीक्षा करा जर ते 70 म्हणत असेल तर तुम्ही म्हणाल ते काम करत आहे का ते काम करत नाही का हे 2 दिवस 3 दिवस 5 दिवस प्रतीक्षा करू शकते आणि त्या उदाहरणासाठी संभाव्य 150 मिली व्होल्टने कमी होणे आवश्यक आहे तर तुम्हाला 150 मिली व्होल्ट्सची विध्रुवीकरण क्षमता आवश्यक आहे परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये 100 मिली व्होल्टचे विध्रुवीकरण बहुसंख्य वापरले जाते पण हे 100 मिली व्होल्टचे विध्रुवीकरण प्रत्यक्षात कशावर आधारित आहे किंबहुना याला कोणतीही ठोस सैद्धांतिक पार्श्वभूमी नाही ही एक अनुभवजन्य परिस्थिती आहे जिथे तुम्ही कल्पना करू शकता की 100 मिली व्होल्ट जर तुम्ही गणित बघितले तर बाकीचे जाणून घ्या हे गंज दरात अंदाजे दहा पट घट आहे म्हणून जर गंज दर 10 मिली amps प्रति मीटर चौरस असेल आणि तुम्ही ते 1 मिली अँपिअर प्रति मीटर चौरसावर आणले तर ते ठीक आहे ते पुरेसे चांगले आहे जर तुम्ही 100 मिली व्होल्टने कमी केले तर तुम्ही गंज दर 10 पट कमी कराल आणि गंज दर मोठी समस्या निर्माण करण्यासाठी पुरेसा नाही ते गंज दरात दहा पटीने कमी होतात परंतु ते गंज पूर्णपणे रोखू शकत नाहीत बहुतेक वेळा ते महत्त्वाचे नसते कारण ते कमी गंज दर असते आणि आम्हाला जे आढळले ते म्हणजे कालांतराने ते प्रत्यक्षात कमी होत जाते जेव्हा ते पहिल्यांदा जातात तेव्हा ते 100 मिली व्होल्ट विध्रुवीकरण मिळविण्यासाठी करंट समायोजित करतात मग त्यांनी सतत त्याचे निरीक्षण केले आणि नंतर त्यांना असे दिसून आले की 2 महिन्यांनंतर किंवा 5 महिन्यांनंतर विध्रुवीकरण प्रत्यक्षात 100 पेक्षा जास्त आहे ते 150 आहे म्हणून त्यांना ते नाकारण्यास प्रोत्साहित केले जाते कारण त्यांना सिस्टम ओव्हररनिंग होऊ इच्छित नाही ते खाली आणतात म्हणून ते पुन्हा 100 मिली व्होल्ट आहे आणि मग ते पुन्हा पुन्हा खाली आणतात पण ते आपल्याला काहीतरी सांगते हे सांगते की गंज दर कमी होत आहे ते स्टीलच्या मजबुतीकरणासाठी काहीतरी चांगले करत असले पाहिजे कारण आवश्यक ध्रुवीकरण साध्य करण्यासाठी त्याला कमी प्रवाह आवश्यक आहे तर ही माहिती संकलित करताना आपण वर्षानुवर्षे शिकत असलेले धडे देखील आहेत आणि अतिरिक्त माहिती आहे ज्याबद्दल मी आधीच बोललो आहे जर तुम्ही कॅथोडिक संरक्षण लागू केले आणि नंतर तुम्ही स्टीलच्या मजबुतीकरणाजवळील क्षारांचे मोजमाप केले क्लोराईड्स तुम्ही पाहू शकता की ते क्षारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवेल जेव्हा तुम्ही क्लोराईड्स मूळतः जे होते त्यापासून कमी कराल तर पुन्हा तो आणखी एक फायदा आहे तुम्ही क्लोराईड्स कमी करत आहात तुम्ही हायड्रॉक्सिल आयन वाढवत आहात तुम्हाला स्टीलचा फायदा होत आहे गंज कमी होत असावा आणि ते 100 मिली व्होल्ट विध्रुवीकरणाशी जोडले जाते जे साध्य करणे सोपे आहे विद्यापीठात आपणते दाखवत होतो रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जी मूळ कल्पना होती तुम्हाला पोटेनिशियलच्या या श्रेणीत जाणे आवश्यक आहे आणि यामुळे क्षारतेमध्ये खूप जास्त वाढ होते पण ते साध्य करण्यासाठी आपल्याला कोणते प्रवाह वापरावे लागतात ते पहा आपण प्रति मीटर चौरस सुमारे 340 मिली amps पर्यंत जात आहोत ते खूप मोठे आहे अखेरीस आपल्याला समजले की आपल्याला फक्त 20 मिली अँपिअर प्रति मीटर स्क्वेअरची आवश्यकता आहे परंतु 20 वर देखील तुम्हाला अल्कली कॉन्सन्ट्रेशनमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यामुळे ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे बरं तू कसं करणार आता मी गॅल्व्हॅनिक एनोड कॅथोडिक संरक्षणाबद्दल बोलणार आहे जे वेगळ्या धातूद्वारे तयार केले जाते आता जर तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल मालिकेचा विचार केला तर आपल्याकडे अगदी वरच्या बाजूला सोने आहे आणि मग आपल्याकडे प्लॅटिनम आणि तांबे आहे आणि मग आपल्याकडे लोह आहे आणि तळाशी जस्त एल्युमिनियम मॅग्नेशियम आहे ते त्यांच्या कार्यपद्धती प्रमाणे ठेवलेले आहेत आणि जर आपण निसर्गात हे सोने आहे अशी कल्पना केली तर तुम्हाला त्याच्याशी काही करायचे नाही तुम्हाला ते सापडेल आणि ते आधीच सोने आहे परंतु इतर धातूंसह तुम्हाला ते त्याच्या धातूपासून काढावे लागेल आणि ते काढणे जितके कठीण आहे तितके जास्त कार्यपद्धती प्रत्यक्षात आहेत आणि त्याला त्याच्या स्वभावाकडे परत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जो धातू ऑक्साईड आहे म्हणून जर आपण दोन धातू निवडले जे भिन्न कार्यपद्धती आहेत तर तुमच्याकडे लोह किंवा स्टील आहे आणि तुमच्याकडे जस्त आहे जे खूपच कमी आहे तुम्ही दोघांना एकत्र जोडता तुम्ही प्रत्यक्षात बॅटरी बनवत आहात तुमच्याकडे बॅटरीचे दोन अर्धे पेशी आहेत एक एनोड बनतो दुसरा कॅथोड बनतो आणि नंतर त्या दोघांमध्ये विद्युत प्रवाह वाहतो आणि प्रत्यक्षात बॅटरी हीच असते आमच्याकडे बॅटरीमध्ये दोन अर्धे पेशी असतात जेव्हा आपण त्यांना एखाद्या गोष्टीशी जोडता तेव्हा विद्युत प्रवाह वाहतो आणि हेच आपण येथे करत आहोत आपल्याकडे झिंक आहे जे इलेक्ट्रोकेमिकल मालिका खाली कमी करते आपण ते स्टीलला जोडतो जो वरच्या बाजूस असतो आणि म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र जोडता तेव्हा लगेच विद्युत प्रवाह वाहतो आणि विद्युत् प्रवाह इलेक्ट्रॉन्सचा परिचय देत आहे कारण ते द्रावणात जस्त जात होते इलेक्ट्रॉन तयार करतात ते स्टीलच्या दिशेने गेले आणि ते लगेच कॅथोड बनते तेथे गंज नाही तर तुम्ही स्टीलचे झिंकने संरक्षण करत आहात पण दुष्परिणाम काय तुमच्याकडे असलेल्या झिंकचे प्रमाण तुम्ही नक्कीच कमी करत आहात तुम्ही ते वापरत आहात आणि म्हणूनच त्याला एक मर्यादित जीवन मिळाले आहे पण लोकांनी प्रयत्न केला आहे काँक्रीटवर झिंक टाकण्याची ही कल्पना मी करून पाहिली आहे प्रयत्न करून बघा आणि ते चालले नाही याचे कारण असे की झिंक कॉंक्रिटच्या संपर्कात असताना ते स्वतःच निष्क्रिय होऊ शकते आणि झिंकची क्रिया कायम ठेवण्यासाठी तुमच्याकडे अल्कली जास्त pH 13 3 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर आपण येथे खरोखर काय व्यवस्थापित केले ते म्हणजे लिथियम हायड्रॉक्साईडच्या रूपात खूप उच्च अल्कली पातळी सादर करणे जर तुमच्याकडे असे लिथियम हायड्रॉक्साइड असेल तर ते पीएच स्केलच्या अगदी वरच्या बाजूला जाते ते 14 5 वर जाते तर ते खूप खूप अल्कधर्मी आहे परंतु ते सातत्याने क्षारीय आहे कारण ते द्रावणास सहजतेने बफर करते आणि तुमच्या वातावरणात सतत उच्च pH असते ते स्टीलच्या मजबुतीकरणास जस्त आणि क्षरण करण्यास भाग पाडते या सभोवतालच्या मोर्टारमध्ये उच्च सच्छिद्रता देखील आहे आणि ही उच्च सच्छिद्रता झिंक कोरद्वारे तयार झालेल्या गंज उत्पादनांना परवानगी देते जे खरं तर या उच्च pH मध्ये विद्रव्य असतात आणि म्हणून ते छिद्रांमध्ये स्थलांतरित होऊ शकतात आणि नंतर जेव्हा ते अतिसंपृक्ततेपर्यंत पोहोचतात तेव्हा ते बाहेर पडतात परंतु ते जस्तपासून दूर असतात आणि छिद्रांच्या संरचनेच्या आसपास कुठेतरी असतात त्यामुळे तुम्हाला ती सर्व गंज उत्पादने समाविष्ट करण्यासाठी सच्छिद्रता आवश्यक आहे गॅल्व्हॅनिक वापरण्याचा फायदा किंवा गॅल्व्हॅनिक एनोड्सचे संरक्षण अर्थातच बाह्य वीज पुरवठ्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला वायरची गरज नाही आपल्याला वीज पुरवठ्याची गरज नाही हे अगदी सोपे आहे वापरकर्ते स्टील मजबुतीकरण करण्यासाठी एनोड संलग्न करू शकतात पुन्हा 100 मिली व्होल्ट ध्रुवीकरण राखण्यासाठी विद्युत प्रवाह वाहते आहे याची खात्री करण्यासाठी प्रणाली खंडित झाली नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही प्रभावित करंट कॅथोडिक संरक्षण लागू करता तेव्हा संरचनेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे अनेक वर्षांपासून सतत निरीक्षण केले जाते तुमच्याकडे सिस्टम चालू आहे परंतु हे कारण ते स्वयं नियमन करणारे आहे ते जे करते तेच करते जोपर्यंत झिंक आहे तोपर्यंत तो विद्युत प्रवाह पुरवतो निरीक्षण करण्याची आवश्यकता कमी आहे तुम्ही फक्त निरीक्षण कराल कारण तुम्हाला ते काम करत आहे याची खात्री करून घ्यायची आहे आणि क्लायंटला ते काम करत आहे याचे समाधान करायचे आहे नाहीतर विसरलात तरी चालेल तर ते मूलत स्वयं नियमन करणारे आहे याचा अर्थ असा आहे की जर तापमान जास्त गेले आणि स्टीलवर गंज क्रिया जास्त असेल तर जस्तावरील गंज क्रिया आहे त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह निर्माण होतो जर रचना कोरडी पडली आणि विद्युत प्रवाहाची अधिक गरज नसेल तर तसे होत नाही कारण प्रतिरोधकता वाढते म्हणून ते जे करते तेच करते आणि ते चांगले करते आणि म्हणून तुलनेने कमी किंमत आपण संरक्षित करत असलेल्या क्षेत्राच्या आकारावर अवलंबून जर तुम्ही अशा लहान क्षेत्राचे संरक्षण करणार असाल तर प्रभावित वर्तमान कॅथोडिक संरक्षण वापरण्यात काही अर्थ नाही कारण तुम्हाला फक्त लहान क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण प्रणाली स्थापित केली गेली आहे तर येथे तुम्ही काही एनोड्स ठेवले आहेत तेच आहे तोटा असा आहे की तुम्ही जेव्हा इच्छिता तेव्हा विद्युत प्रवाह चालू आणि बंद करू शकत नाही कारण तुम्ही प्रभावित करंट कॅथोड संरक्षणासह करू शकता आणि त्याला मर्यादित जीवन मिळाले आहे जस्त आहे तोपर्यंतच ते टिकू शकते तर झिंक खाल्ले तर ते झाले संपले ठीक आहे म्हणून प्रयोगशाळेत विकसित केल्यानंतर ते कसे कार्य करते हे पाहण्यासाठी आपल्याला ते प्रत्यक्ष संरचनेवर वापरून पहावे लागेल ही गोष्ट खूप पूर्वीची आहे UK मधील हा पूल आहे ज्याला मुळात पॅच दुरुस्तीची गरज होती म्हणून आपण दूषित आणि स्टीलच्या मजबुतीकरणाला गंज आणणारे काँक्रीट काढून टाकले क्रॉसबीमच्या या भागात सर्वत्र तडे गेले होते आपण संपूर्ण काँक्रीट काढून टाकले आणि नंतर काँक्रीटच्या परिघावर गॅल्व्हॅनिक एनोड्स ठेवले तुम्ही कोणत्याही गॅल्व्हॅनिक एनोड्सशिवाय पॅच दुरुस्ती थेट लागू केल्यास घडणारी एक गोष्ट म्हणजे तुम्ही गंज प्रक्रियेला लागून हलवत आहात याचे कारण असे आहे की तुम्ही स्टील साफ करत आहात तुम्ही ते पूर्णपणे कॅथोडिक बनवत आहात ते कोरड होणार नाही म्हणून नैसर्गिकरित्या इतरत्र एनोड तयार करण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती आहे आणि आजूबाजूचे काँक्रीट जुने असल्यामुळे आणि त्यात काही क्लोराइड्स असू शकतात त्यामुळे एनोड थांबणे ही एक नैसर्गिक स्थिती आहे त्यामुळे काँक्रिटचे पॅचअप करताना लोकांना हीच समस्या भेडसावत होती चहूबाजूंनी गंजणे सुरू होते म्हणून आपण विचार केला की जर हे एनोड्स तिथे ठेवले आणि त्या पोलादी मजबुतीकरणाच्या आजूबाजूच्या पॅचच्या त्या छोट्या भागाचे संरक्षण केले तर आपल्याला गंज दिसणार नाही आणि नेमकं तेच झालं आपण नेहमीप्रमाणे कनेक्ट करण्याऐवजी आपण निरीक्षण करण्यासाठी जे केले ते म्हणजे जस्त थेट स्टीलवर आपण ते वायर आणि जंक्शन बॉक्सद्वारे जोडले आणि नंतर स्टीलकडे परत जाऊया म्हणजे आपण विद्युत् प्रवाहात व्यत्यय आणू शकतो आणि म्हणून ते मोजू शकतो आपण ते बंद करू शकतो आणि विध्रुवीकरण आणि विध्रुवीकरण क्षमता मोजू शकतो आणि वर्तमान हे आता 20 वर्षांपर्यंत येत आहे पुढील वाचन आपण एप्रिलमध्ये घेऊ जे 20 वर्षांचे असेल आणि आपण स्पष्टपणे पाहू शकता की ते कमी होत आहे ते कमी होण्यामागचे मुख्य कारण हे आहे की तुम्हाला झिंकचे क्षेत्रफळ कमी जास्त होत आहे आणि ते कमी जास्त होत चालले आहे म्हणूनच ते कमी प्रवाह निर्माण करते परंतु विद्युतप्रवाहामध्ये एक लहान तोटा देखील आहे कारण आपण आता गंज उत्पादनांनी छिद्र भरण्यास सुरुवात केली आहे आणि विद्युत प्रवाहासाठी कमी इलेक्ट्रोलाइट आहे परंतु जोपर्यंत आपल्याला हे माहित आहे आणि आपल्याला इतिहास माहित आहे तोपर्यंत आपल्याकडे आता इतिहास आहे की काळाबरोबर वर्तमान कसे कमी होऊ शकते हे मुळात तापमानाशी संबंधित प्रक्रियेतील शिखरे आहेत हे आश्चर्यकारक आहे की तापमान भिन्नता वर्तमान बदलते तर हे उन्हाळ्याचे वाचन होते हे हिवाळ्यातील वाचन होते आणि त्यामुळे आपण हे देखील पाहू शकता की तो खूप चांगला उन्हाळा होता इ तर आपण काय केले ध्रुवीकरण क्षमता जे तुम्हाला सांगते की स्टील गंजत आहे की नाही आणि मानक जे आपल्याला सांगते की जर तुमची क्षमता कॉपर सल्फेट इलेक्ट्रोडच्या संदर्भात आहे जे पोटेनिशियलचे मोजमाप करणारे मानक संदर्भ इलेक्ट्रोड आहे जर ते 200 मिली व्होल्टपेक्षा कमी ऋण असेल तर याचा अर्थ असा की तुमचे स्टील गंजलेले नाही आपण पाहू शकतो की पूर्वीची क्षमता खूप कमी होती आणि म्हणून स्टील गंजत होते परंतु पॅचमध्ये खूप लवकर पोटेनिशियल अत्यंत सकारात्मक किंवा कमी नकारात्मक बनली आणि म्हणूनच अत्यंत निष्क्रीय होते जे अर्थातच बाहेरील समस्या असेल कारण ते संभाव्य ग्रेडियंट असते आणि त्यामुळे गंज होऊ शकला असता परंतु झिंकमुळे पॅच दुरुस्तीच्या बाहेरील क्षमता देखील बर्यापैकी निष्क्रीय होत्या आणि त्यामुळे ते गंजत नव्हते तर सिस्टमने आता 20 वर्षे काम केले आहे क्रॅकिंग नाही त्यामुळे आपल्याला खात्री आहे की असे केल्याने तुम्ही केवळ निष्क्रिय ३८३९ लागू केल्यास उद्भवणाऱ्या समस्या टाळता पण नंतर आपण त्यापासून पुढे गेलो आणि मोठ्या एनोड्सकडे पाहू लागलो आणि हे मुळात हे त्याच प्रकारचे एनोड आहे परंतु एका लांब पट्ट्यामध्ये ज्यामुळे तुम्ही वाढवून संरचनेच्या छिद्रावर एनोड लावू शकता कारण तुम्ही पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवत आहात तुम्ही वर्तमान उत्पादन देखील वाढवत आहात आणि म्हणून मी तुम्हाला दाखवलेला मागीलचा वर्तमान होता तुलनेने बोलायचे झाले तर या मोठ्या एनोड्समधून तुमच्या प्रवाहात १० पटीने वाढ झाली आहे आणि आपण आता वर्तमान घनतेबद्दल बोलत आहोत कॅथोडिक संरक्षणासाठी शिफारस केली जाते त्यामुळे आपल्याला आता लक्षात आले आहे की आपल्याकडे पुरेसे मोठे एनोड आहेत जे पुरेसे मोठे प्रवाह निर्माण करतात ज्यामुळे आपणकाही विशिष्ट परिस्थितींमध्ये स्टीलचे पूर्णपणे संरक्षण करू शकतो म्हणून आपण इतर एनोड विकसित करण्यास सुरुवात केली जी आपण छिद्रांमध्ये ठेवू शकतो आणि छिद्र ड्रिल करू शकतो जे तुम्ही अशा प्रकारे ग्रिड तयार करू शकता आणि ते तुम्हाला जागतिक संरक्षण देते हे कॉंक्रिटसाठी आहे ज्याने गंजण्याची चिन्हे दर्शविली आहेत त्यात क्लोराइड दूषित झाले आहे परंतु अद्याप कोणतेही क्रॅकिंग नाही म्हणून तेथून पुढे जाणे अगदी सोपे आहे आणि अधिक गंज नाही तर तुम्ही हे एनोड्स कॉंक्रिटला जोडता आणि ही अशी रचना आहे जी प्रत्यक्षात दोन्ही प्रकारचे एनोड्स प्राप्त करत होती कुठे क्रॅक होते पण आपल्याला अजून धडे शिकायचे आहेत तुम्हाला माहीत आहे की आपण इथेच थांबू शकत नाही आपण काहीतरी केले आहे आपण प्रक्रियेमध्ये गॅल्व्हॅनिक एनोड्स सादर केले त्याला मर्यादा आल्या आहेत लोक अजूनही 100 टक्के खुश नाहीत म्हणून आपण त्यातून शिकत राहिलो आणि आपल्याकडे काही संरचना आहेत ज्यांचे आपण निरीक्षण करू याने आपल्याला खूप मोठा धडा शिकवला आहे हे विशेष आपण इंग्लंडमध्ये ज्याला मोटरवे म्हणतो त्यावर एकमेकांच्या अगदी जवळ असलेल्या दोन संरचना होत्या मुळात हा एक रस्ता आहे जड जास्त वापरला जाणारा रस्ता आणि रस्ता इथे वर आहे आणि जसे की आपण यूके मधील आइसिंग एजन्सी वापरण्यापूर्वी म्हटल्याप्रमाणे आणि या क्लोराईडचे स्ट्रक्चर्सच्या तळाशी स्प्लॅश करणे हे कारण होते म्हणून आपण तेथे काही एनोड्स ठेवण्याचा निर्णय घेतला दोघांमध्ये थोडा फरक होता म्हणून आपण फक्त फरक पाहण्यासाठी मूलभूतपणे अभ्यासण्यासाठी एकामध्ये मोठे एनोड आणि दुसर्यामध्ये लहान एनोड ठेवण्याचे ठरवले आणि हे सध्याचे आउटपुट आहे जे आपल्याला मिळत आहे तर आकार 1 जो लहान एनोड आहे तो संपूर्णपणे कमी प्रवाह निर्माण करत होता परंतु ते दोन्ही समान दराने कमी होत होते एनोड 2 नेहमी उच्च वर्तमान घनता निर्माण करत होता सुमारे 15 वर्षांपर्यंत म्हणजे संरचना प्रत्यक्षात किती जुनी आहे आता यंत्रणा कार्यरत आहे जर तुम्ही ते बंद केले तेव्हा तुम्हाला विध्रुवीकरण आठवत असेल आणि पोटेनिशियलचे मोजमाप करा आणि 24 तासांनी ते किती विध्रुवीकरण होते ते पुन्हा मोजा आपल्याला जे आढळले ते एनोडमधून मिळत असलेली सध्याची घनता आणि विध्रुवीकरणाचे प्रमाण यांच्यात चांगला संबंध आपल्याला मिळत आहे आणि हे सर्व एका चांगल्या सरळ रेषेवर बसते जरी एनोड वेगवेगळ्या आकाराचे होते तुम्ही त्यामधून फक्त एक ओळ टाकू शकता आणि ती त्या दोघांचे प्रतिनिधित्व करेल आणि जेव्हा आपण गंज दर मोजला तेव्हा आपण पाहिले की आपण प्रत्यक्षात गंज दर अशा प्रकारचे विध्रुवीकरण कमी करत नाही परंतु आपण गंज नियंत्रित करत आहोत ती वाढ नव्हती आपण ते जसेच्या तसे ठेवत होतो याचा अर्थ असा होतो की कोणतेही नुकसान होणार नाही या एकाने आपल्याला आणखी शिकवले ही दुसरी रचना पुन्हा आपण या अपार्टमेंटमध्ये एनोड्स ठेवले पण आपण दोन झोनमध्ये विभक्त झालो जिथे आपण वर्तमान आणि काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी पोटेनिशियलचे निरीक्षण करत होतो आणि आपल्याकडे स्पष्टपणे जे होते ते येथे पुन्हा विस्तारित सांधे आहे क्लोराईड्स खाली येतात भिंतीवरून खाली जातात ते भिंतीमध्ये घुसतात परंतु ते तळाशी जास्त नुकसान करतात कारण ते जमिनीवर लक्ष केंद्रित करतात आणि ते काँक्रीटमध्ये शिरू लागतात तर झोन 2 झोन 1 पेक्षा जास्त गंजत होता पण आपण म्हटले ठीक आहे आपण फक्त शिकण्यासाठी दोन्ही प्रकरणांमध्ये समान एनोड वापरू आणि आपण तसे केले जरी एनोड समान होते तरीही आपल्याला प्रवाहाची भिन्न पातळी मिळते झोन 1 लक्षात ठेवा की कमी गंजलेला होता झोन 2 अधिक गंजत होता त्यामुळे ज्या भागात जास्त गंज येत होता त्या भागाला जास्त करंट मिळत होता आणि आपण ते कॉंक्रिटमधील प्रतिरोधकतेद्वारे स्पष्ट केले कारण जेव्हा आपल्याकडे जास्त क्लोराईड असतात तेव्हा प्रतिरोधकता कमी होते आणि त्यामुळे जास्त विद्युत प्रवाह स्टीलमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतो तर पुन्हा काम करण्याचा एक प्रकारचा स्वयं नियामक मार्ग परंतु आपल्यासाठी त्याहूनही महत्त्वाचे होते ते म्हणजे वर्तमान घनता आणि विध्रुवीकरण क्षमता यांच्यातील संबंध स्पष्टपणे अशा प्रकारे अगदी वेगळे आपल्याकडे झोन २ होता जो खूप गंजत होता आणि उच्च विध्रुवीकरण क्षमता मिळविण्यासाठी धडपडत होते जरी आपण 4 आणि अर्धा मिली amps प्रति मीटर स्क्वेअर पर्यंत मिळवू शकलो तरीही आपण100 मिली व्होल्ट विध्रुवीकरणापर्यंत पोहोचलो नाही तर खालच्या कोरोडिंग क्षेत्रामध्ये आपण100 मिली व्होल्ट विध्रुवीकरण अगदी सहजतेने पोहोचत होतो जरी 3 मिली amps प्रति मीटर चौरस पेक्षा कमी तर त्याने आपल्याला सांगितले की जवळजवळ थेट मार्गाने पहा विध्रुवीकरण सध्याच्या घनतेवर अवलंबून आहे तुम्ही साध्य करत असलेल्या किंवा तुम्हाला त्रास होत असलेल्या कोणत्याही स्तरावरील क्षरणासाठी तुम्ही विशिष्ट वर्तमान घनता लागू केल्यास तुम्हाला विशिष्ट विध्रुवीकरण पातळी मिळेल म्हणून आपण त्या पार्श्वभूमीवर पाहिले आणखी एक गोष्ट जी आपल्याला यातून शिकायला मिळाली ती म्हणजे झोन 1 मध्ये गंज दर कमी होत आहे जो कमी गंजलेला होता म्हणून आपण पुरेसा विद्युतप्रवाह वापरत होतो ज्यामुळे गंज दर कमी होतो फक्त तसाच ठेवत नाही तर पुन्हा दुसरा धडा होता जर आपण पुरेसा विद्युत प्रवाह लावला तर आपण गंज थांबवू शकतो का म्हणून आपण बटलर व्होल्मर समीकरण पाहिले जे सिस्टममधील एनोडिक कॅथोडिक अभिक्रियांचे वर्णन करते आणि आपल्याला दिसून आले की आपल्याकडे लागू असलेला प्रवाह आणि विध्रुवीकरण क्षमता यांच्यातील संबंध आपण शोधू शकतो बाकी सर्व काही तुम्ही स्थिर ठेवू शकता हे तफेल उतार आहेत की ते बदलत नाहीत त्यामुळे तुम्ही देत असलेला विद्युत प्रवाह काय आहे हे जाणून घेऊन आणि ते विध्रुवीकरण पोटेनिशियलशी संबंधित करून तुम्ही गंज दर निर्धारित करू शकता परंतु तुम्ही प्रत्यक्षात काय करू शकता ते म्हणजे या प्रकारचा एक तक्ता काढा त्यामुळे प्रत्येक विद्युत प्रवाह घनतेसाठी तुमच्याकडे अद्वितीय रेषा असेल म्हणून बिंदू 2 मिली amp प्रति मीटर चौरस म्हणजे एक 20 येथे आहे आणि इतर सर्व मधोमध आहे त्यामुळे तुम्ही किती विद्युतप्रवाह लागू करू शकता त्यानुसार गंज चालू घनता तुम्हाला किती विध्रुवीकरण क्षमता मिळते ते कसे ठरवते ते तुम्ही पाहू शकता तर जर आपण 100 मिली व्होल्टचे विध्रुवीकरण बघितले जे मानक आपल्याला सांगते तर त्याचा खरोखर खूप अर्थ आहे का कारण जर आपल्याला कमी गंज असेल तर ते साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त विद्युत प्रवाहाची गरज नाही तुम्ही 200 मिली एम्पस प्रति मीटर स्क्वेअर लागू केल्यास तुम्ही गंज थांबवत नसाल तर तुम्ही ते कमी करत असाल परंतु तुम्ही गंभीर पातळीच्या वर आहात ज्यामुळे क्रॅक होतात आपल्या लक्षात आलेली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 मिली एम्पस प्रति मीटर स्क्वेअरने देखील हे ऐतिहासिक डेटावरून आहे मी तुम्हाला त्या अध्रुवीकरणापूर्वी सांगितले होते जे अधिकाधिक मोठे होत आहे बरं हे असं स्पष्ट केलं आहे आपल्याकडे 20 मिली एम्पस प्रति मीटर चौरस आहे जे तुम्ही अर्ज करत आहात गंज दर खूप जास्त आहे परंतु कालांतराने हे विध्रुवीकरण वाढत आहे ठीक आहे ते आता खाली आणत आहेत प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळी 100 मिली व्होल्ट मिळवा पण जर तुम्ही ते चालू दिले तर तुम्हाला दिसेल की ते त्या रेषेवर फिरत आहे आणि शेवटी गंजच्या खालच्या पातळीवर जाईल त्यामुळे सध्याची घनता बदलत नाही ती तशीच ठेवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा बिंदूवर पोहोचता जिथे तुम्ही गंज थांबवू शकता आणि तो खरोखर महत्त्वपूर्ण शोध होता आपण त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली आपण क्लोराईडचे विविध स्तर असलेले नमुने वापरले आणि या उदाहरणात आपल्याकडे 4 टक्के क्लोराईड आणि दोन टक्के क्लोराईड आहेत दोन्ही उच्च पातळी ज्यामुळे गंज निर्माण होते तर नमुने आधी गंज केलेले होते आणि नंतर आपण कॅथोडिक संरक्षण लागू करण्याचा प्रयत्न करतो आपण सुरुवात करण्यासाठी 20 मिली एम्पस प्रति मीटर स्क्वेअर वापरण्याचा प्रयत्न केला परंतु गंज दर इतका जास्त होता की आपण खरोखरच जास्त विध्रुवीकरण साध्य करत नव्हतो ते 50 मिली एम्पस पेक्षा कमी होते तर आपण विचार केला की ठीक आहे आपण ते 50 पर्यंत वाढवू आणि जेव्हा आपण ते 50 पर्यंत वाढवले तेव्हा हळूहळू आपले अधिकाधिक विध्रुवीकरण होत गेले आणि आपण 200 मिली व्होल्ट्सचे विध्रुवीकरण ओलांडत होतो त्यामुळे कालांतराने तुम्ही तुमच्या स्टीलचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकता हे सिद्ध झाले आहे परंतु त्याहूनही अधिक लक्षणीय म्हणजे जेव्हा तुम्ही गंज क्रियाकलापांचे मोजमाप असलेल्या विध्रुवीकृत पोटेनिशियलकडे पाहता तेव्हा आपण पाहत होतो की आपल्याला खूप ऋण पोटेनिशियल अतिशय उच्च संक्षारक क्षमता मिळत होती परंतु कालांतराने काय होते ते पहा आपण या प्रकरणात ऋण 200 च्या आसपास पोहोचलो आहोत जे आता निष्क्रिय आहे ते आता गंजत नाही आणि आपण येथे उपाय बदलले आपल्याला वाटले की वेळेचा फारसा अर्थ नाही ते सध्याच्या घनतेवरही अवलंबून असले पाहिजे म्हणून आपण ते या स्टीलच्या मजबुतीकरणासाठी वितरित केलेल्या एकूण शुल्कामध्ये बदलले आहे तुम्ही ज्या वेळेसाठी ते लागू केले आहे त्यावेळेस सध्याचे शुल्क आहे तर तो एम्पस गुणा सेकंदाचा आहे कुलोंब आणि इथे आपल्याला किलो कुलोंब प्रति मीटर चौरस स्टील मिळाले म्हणून जेव्हा आपण150 किंवा त्याहून अधिक किलो कुलोम्ब लावले तेव्हा आपण पाहतो की आपण अशा परिस्थितीत पोहोचलो आहोत जिथे आपण गंज थांबवू लागलो होतो आपण गंज थांबवू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण पुढे चालू ठेवले आणि हा एक नमुना आहे जो 3 टक्के क्लोराईड आहे दोन्ही नमुने गंजलेले आहेत परंतु नंतर एका नमुन्यावर आपण ध्रुवीकरण लागू केले आणि आपण गंज थांबवल्याचे आपल्याला दिसले दुसर्या नमुन्यावर जे ध्रुवीकरणाशिवाय चालू ठेवले जाते आणि तरीही गंजलेले असते तर हा एक व्यवस्थित परिणाम आहे जो दर्शवितो की होय आपण गंज थांबवू शकतो आणि मग गंज थांबवण्यासाठी किती चार्ज आवश्यक आहे हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रवाहाची घनता आणि क्लोराईडच्या विविध स्तरांवर पाहिले गंज थांबवण्याचे मोजमाप कॅलोमेल इलेक्ट्रोडच्या संदर्भात 150 मिली व्होल्ट 150 मिली व्होल्ट्सच्या विध्रुवीकृत पोटेन्शियलद्वारे केले गेले आणि आपल्याला आढळले की ही 30 मिली एम्पस साठी मूल्ये आहेत जर ते फक्त 1 टक्के क्लोराईड असेल तर गंज थांबवणे तुलनेने सोपे होते पण नंतर 2 टक्क्यांनी आपल्याला 120 आवश्यक आहे 3 टक्के 190 साठी परंतु जर आपण क्लोराईडच्या समान पातळीसाठी प्रवाह 15 पर्यंत वाढवला तर आपल्याला गंज थांबवण्यासाठी खूप कमी चार्ज लागेल 30 मिली एम्पस प्रति मीटर स्क्वेअरमध्ये 3 टक्के क्लोराईड पेक्षा कमी असलेल्या 4 टक्के क्लोराईडवरही त्यामुळे आपण चार्ज किती लवकर लागू करतो यावरही ते अवलंबून असते त्यामुळे सध्याच्या घनतेवर मुळात आपण गंज थांबवण्यात कितपत यशस्वी होणार आहोत त्यामुळे 2 स्टेज कॅथोडिक संरक्षण पद्धत वापरण्याची कल्पना सिद्ध झाली म्हणून स्टेज 1 मध्ये तुम्ही गंज थांबेपर्यंत खूप जास्त प्रवाह घनता किंवा तुलनेने उच्च प्रवाह घनता लागू करता मग एकदा का तुम्ही गंज थांबवलात की तुम्हाला या उच्च वर्तमान घनतेची गरज नाही तुम्ही प्रवाहाची घनता लक्षणीयरीत्या कमी करू शकता आणि कॅथोडिक संरक्षणाऐवजी त्या कॅथोडिक प्रतिबंधामुळे संरक्षण होत राहील जर तुम्हाला पॅच दुरुस्ती आठवत असेल तर आपण पॅच दुरुस्तीच्या बाहेर गंज येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होतो तर त्यासाठी आपल्याला खूप कमी करंट आवश्यक होता आणि अर्थातच स्टेज 2 आता गॅल्व्हॅनिक एनोड्सद्वारे पुरेशा प्रमाणात प्रदान केला जाऊ शकतो कारण गॅल्व्हॅनिक एनोड पॉइंट 4 आणि 2 मिली एम्पस प्रति मीटर स्क्वेअर दरम्यान प्रवाहाचीघनता निर्माण करू शकतात तर आपल्याकडे स्टेज 1 उच्च स्तरीय कॅथोडिक संरक्षण स्टेज 2 निम्न स्तर कॅथोडिक संरक्षण असू शकते तर या ध्रुवीकरण आकृतीकडे परत जाताना हे मानक आपल्याला सांगते आणि हे खरेतर मानकावरून घेतले आहे की जर तुमचे स्टील गंजत असेल आणि ते त्या डोमेनला A म्हणतात तर तुम्ही 4 वर आहात जेव्हा तुम्ही कॅथोडिक संरक्षण लागू करता तेव्हा तुम्ही ते एकतर 5 वर आणता जे गंज दर कमी करते किंवा 6 वर आणते जे गंज थांबवणारे स्टील पुन्हा निष्क्रिय करते तर मी येथे नेहमी म्हणत होतो की आपण थेट 6 वर जाणे आवश्यक आहे 5 बद्दल विसरून आपल्याला शक्य तितक्या लवकर 6 वर जाणे आवश्यक आहे जेणेकरून आपण गंज थांबवू शकतो आणि मग जेव्हा तुम्ही थोडी प्रवाहाची घनता लागू करता तेव्हा ती संभाव्यता इथून वरपर्यंत वाढली तरी काही फरक पडत नाही कारण ती अजूनही पिटिंग क्षमतेच्या खाली आहे एकदा तुम्ही ते पुन्हा निष्क्रिय केले की दुसरा मार्ग तसाच असेल तर तुम्ही कमी प्रवाहाच्या घनतेसह निष्क्रियता राखू शकता ठीक आहे तुम्हाला ते पुन्हा पहावे लागेल तर आपल्याला दुसरी रचना देखील गंजाने ग्रस्त आढळली या बाजूला भेगा पडल्या होत्या तुम्हाला दिसत नाहीयेत मला ते दिसत आहे ते येथे आहेत आणि आपण दूषित काढून टाकले पुन्हा क्लोराईड दूषित झाले आपण या सर्व क्रॅक काढून टाकल्या आणि नंतर आपण हे खास डिझाइन केलेले एनोड्स स्थापित केले त्यांना त्या व्यवस्थेत प्रत्यक्षात दोन्ही टप्पे मिळाले आहेत तर तुमच्याकडे तळाशी एक ICCP घटक आहे आणि वरच्या बाजूला गॅल्व्हॅनिक एनोड आहे आणि ते एका वरून दुसऱ्याकडे जाते ही स्वीचिंग साइड ICCP ने काम पूर्ण केल्यावर एका वरून दुसर्यावर स्विच करण्याची परवानगी देते तर तुम्ही सुरवातीला उच्च प्रवाह घनता आणि नंतर कमी नंतर लागू करू शकता आपणत्या प्रकारे स्थापित केले हे स्थापित करणे खूप सोपे आहे तुम्ही फक्त छिद्र पाडा आणि त्यांना काँक्रीटमध्ये टाका मूलतः आपण यापैकी 10 युनिट्स कॉंक्रिटमध्ये जोडल्या आणि हे अंतर होते पण आपल्या त्वरीत लक्षात आले की ते खूप जास्त प्रवाह निर्माण करत आहे तर आपण तिघांना काम करण्यापासून चौघांना काम करण्यापासून थांबवले आणि आपण फक्त सहा शेवटी जणांनी संपवले आणि मग आपण फक्त प्रवाहाचे निरीक्षण केले हाच प्रवाह आपल्याला मिळत होता सुरवातीला खूप जास्त आणि नंतर ते हळूहळू घसरले आणि सुमारे 10 मिली amps प्रति मीटर स्क्वेअरवर स्थिर झाले आणि आपणते 120 दिवसांपर्यंत चालवले आपण गॅल्व्हॅनिक एनोडवर स्विच केले जे स्पष्टपणे 1 ते 2 मिली amps प्रति मीटर स्क्वेअर कमी प्रवाह निर्माण करत होते परंतु जर आपण स्टीलच्या विध्रुवीकरण क्षमतेचे काय होते ते पाहिल्यास आपण पाहू शकतो की ऋण पोटेन्शियल मधून 450 किंवा त्याप्रमाणे ते त्वरीत वर आले आणि येथे वर निष्क्रिय झाले आणि नंतर गॅल्व्हॅनिक एनोड्स चालू असतानाही ते निष्क्रिय राहिले 150 खूप निष्क्रिय क्षमता आहे त्यामुळे काम झाले असे वाटले आणि हे शुल्काची रक्कम आहे जी आपण स्पष्टपणे वेळेनुसार वितरित केली तर १२० दिवसांच्या आत आपण१३० किलो कुलोम्ब प्रति मीटर स्क्वेअर वितरित केले आणि या संरचनेसाठी तुम्ही पहात आहात जी गंज थांबवण्यासाठी पुरेशी होती म्हणून आपण आता त्याचे निरीक्षण करणे सुरू ठेवले आणि जोपर्यंत गॅल्व्हॅनिक एनोड्स कार्यरत आहेत तोपर्यंत गंज कमी राहील की नाही ते पहा तर ही भविष्यातील खिडकी देखील आहे आपल्याला वाटते की या प्रकारची प्रणाली आता वायर्ड कॅथोडिक सिस्टीमचा भाग होईल ज्याबद्दल आपण बोलत होतो म्हणून मला विश्वास आहे की आपण 100 मिली व्होल्ट निकषांचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे कारण ते जसे आहे आपण वापरत असलेल्या प्रवाहाचा पुरेपूर वापर करत नाही आपण गंज थांबवण्याचा प्रयत्न करत नाही आपण प्रायोगिक असलेल्या संख्येवर कृत्रिमरीत्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत याचा अर्थ फारसा अर्थ नाही तर गंज थांबणे आपण गमावत आहोत आणि हे १०० मिली व्होल्ट ध्रुवीकरण सुनिश्चित करून आपण प्रभावित प्रवाह कॅथोड संरक्षण वर्षानुवर्षे टिकवून ठेवू शकतो परंतु अगदी तोपर्यंत आपण गंज थांबवू शकत नाही त्यामुळे जर सिस्टीम चुकली आणि थांबली तर त्याची अनेक कारणे आहेत आणि मग ही समस्या आहे ICCPएनोड्स ICCP सिस्टीममध्ये वायरिंग एनोड्स वीज पुरवठ्याची देखभाल करण्यात समस्या आहे याची आपल्याला खात्री करावी लागेल सर्व काही सतत काम करत असते मॉनिटरिंग उपकरणे मिळतात तुम्हाला माहित आहे की खूप जुने संगणक झाले आहेत नवीन संगणक जुन्या सिस्टमसह कार्य करत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही गमावाल तुम्ही महत्वाची माहिती गमावाल तुम्ही यापुढे समान प्रणाली वापरण्यास सक्षम नाही आणि म्हणूनच कधीतरी कॅथोडिक संरक्षण प्रणाली अयशस्वी होण्याची जोखीम नेहमीच असते आणि आपण यूकेमध्ये हेच शोधत आहोत मी अभियंते आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलत आहे आणि ते म्हणतात माझ्याकडे ICCP प्रणाली आहे ते काम करत आहे की नाही हे देखील मला माहित नाही माझा बॉस 5 वर्षांपूर्वी निघून गेला आणि मला त्याचे कसे निरीक्षण करावे हे माहित नाही तर हे आहे त्यात अनेक समस्या आहेत परंतु जर तुम्ही हे चार्जर लवकर लावू शकलात आणि तुम्हाला खात्री असेल की 2 3 महिन्यांत तुम्ही गंज थांबवू शकता तर तुम्ही फक्त ते सांभाळत आहात जरी सिस्टम चुकीचे झाले तरी तुम्हाला माहित आहे की किमान गंज थांबली आहे हे तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी थोडा वेळ देते आणि पुढे काय करायचे ते ठरवते म्हणून मला वाटते की गंज ओळखण्यासाठी निकष सादर करणे आपण खरोखर गंज कधी प्राप्त केली हे एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे मी खरंच गंज थांबवला आहे का आणि जर मला माहित असेल की मी गंज थांबवला आहे तर मी नंतर अधिक आनंदी होऊ शकतो आणि त्यासाठी माहितीच्या बंडलचा वापर केला जाऊ शकतो असे मला वाटते पण विध्रुवीकरणाच्या पोटेन्शियलचा उल्लेख साहित्यात क्वचितच आढळतो हे विशेषतः मानकांमध्ये नमूद केलेले नाही आपण गंज थांबवतो की नाही हे जाणून घेण्यासाठी विध्रुवीकरण क्षमता हे सर्वोत्तम पॅरामीटर आहे जर तुमची ध्रुवीकृत क्षमता कमी अधिक ऋण 150 मिली व्होल्टपेक्षा कमी नकारात्मक असेल तर ते निश्चितपणे गंज थांबवेल मग कशाला त्रास ते अनेक प्रणालींद्वारे दत्तक घेतले जातात अगदी प्रभावित कॅथोडिक संरक्षण प्रणाली हे कार्याचे आणखी एक क्षेत्र आहे जे आपण सर्व प्रकारच्या प्रणालींचा वापर करून प्रयत्न करण्याचा आणि एक मार्ग स्थापित करण्यासाठी केला पाहिजे म्हणून आपण गंज थांबवण्यासाठी उच्च प्रवाह घनतेला लवकर परवानगी देतो आणि नंतर विद्युत प्रवाह कमी पातळीपर्यंत खाली येऊ देतो आपण ते गॅल्व्हॅनिक एनोड्ससह साध्य करू शकतो जे स्वयं नियामक आहेत तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही आवश्यक आहे तुम्हाला 100 मिली व्होल्टपेक्षा कमी ध्रुवीकरण मिळू शकते आणि हे अजूनही वैध आहे की तुम्ही जेणेकरून मूल्यांसह गंज नियंत्रित करत आहात बर्याच बाबतीत आपल्याला 100 मिली व्होल्ट मिळत आहे परंतु गंज चालू ठेवला होता पण आपण निश्चितपणे ध्रुवीकरण क्षमता आणि प्रवाहाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे मी आधीच सांगितले आहे नंतर बटलर व्होल्मर समीकरण वापरून तुम्हाला गंज चालू द्या आणि गंज क्रियाकलापांचा अंदाज घेण्यासाठी 24 तास विध्रुवीकरण पोटेन्शियलचे निरीक्षण करा आणि मी ते सोडून देतो आणि तुम्हाला कॅथोडिक संरक्षणाच्या भविष्याबद्दल विचार करू देतो खूप खूप धन्यवाद